प्रत्येकास हॅलो डिसास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर वरील व्याख्यानमालेचे स्वागत आहे या व्याख्यानात आम्ही संस्कृती आणि रिस्क विशेषत डिसास्टरच्या रिस्कविषयी याबद्दल चर्चा करू हे व्याख्यान एक कल्पना देईल डिसास्टर रिस्क व्यवस्थापनात संस्कृती इतकी महत्वाची का आहे याविषयी दृष्टीकोन किंवा समज समजून घेण्याबाबत आपण संस्कृतीचा अर्थ काय आहे समाजात संस्कृती का अस्तित्त्वात आहे याचा विचार करू आणि हा डिसास्टरच्या रिस्कच्या संदर्भात लोकांच्या समज आणि रिस्कच्या दृष्टीकोनावर कसा प्रभाव पडू शकतो आपण डिसास्टरचा थेट अर्थ देऊ शकत नाही परंतु आपण संस्कृतीकडे आणि व्यापक दृष्टीकोनातून रिस्क पाहू ठीक आहे आणि मी सुभाज्योती समद्दार आहे मी आहे डिसास्टर प्रेव्हेंशन रिसर्च इन्स्टिटयूट क्योटो विद्यापीठ जपान सामान्यत पारंपारिक सिद्धांतात ते विचार करतात की धोक्याच्या बाबतीत व्यक्तीची समज हझार्ड किती मोठा आहे एक्सोजेनस व्हेरिएबल हझार्ड मोठ्या प्रमाणात असेल तर लोकांना जास्त हझार्ड आहे परंतु आता ही पारंपारिक कल्पना आहे म्हणून पारंपारिक रिस्क समज सिद्धांत किंवा पद्धतींमध्ये ठीक आहे आणि रिस्क व्यवस्थापन प्रयत्नांमध्ये कॉन्व्हेंशनल रिस्क पेरसपशन देणे खूप महत्वाचे आहे म्हणून अनवॉन्टेड घटना टाळण्यासाठी आणि त्याचा परिणाम कमी करण्यासाठी अनवॉन्टेड हझार्ड घटनेचा परिणाम कमी करण्यासाठी पारंपारिक रिस्क व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे येथे आपण या चित्रात पाहू शकता की जेव्हा दगड मोठा असतो दगड लहान असतो तेव्हा लोकांना धोक्याची जास्त धारणा असते लोक कमी रिस्क समजतात कमी रिस्क समज आता पारंपारिक सिद्धांतात डिसास्टरच्या रिस्कविषयी किंवा कोणत्याही रिस्कविषयी पारंपारिक समजून घेणे म्हणजे ज्या व्यक्तीस रिस्क असते ती रिस्कचे निष्क्रीय प्राप्तकर्ते असतात म्हणजेच ते रिस्कचा अर्थ हाताळतात अर्थ लावतात रचना करतात ते तेथे काय आहे ते पाहतात रिस्क अगदी वस्तुनिष्ठ असते काय आहे हे एखाद्या विशिष्ट धोक्याच्या संभाव्यतेवर आणि त्या धोक्याच्या परिणामावर अवलंबून असते ठीक आहे की यामुळे मानवी नुकसान मालमत्तेचे नुकसान कसे होईल जसे की या सिद्धांतामध्ये सर्व व्यक्ती बाळासारख्या निष्क्रीय प्राप्तकर्त्यासारखे असतात ठीक आहे आणि हझार्ड उद्भवणारी स्वतंत्र प्रेरणा देखील आहे आणि त्यांच्यासाठी हझार्डदायक किंवा हझार्डदायक कोम्मुनिकेशन करण्याचा विशिष्ट मार्ग म्हणजे लवकर चेतावणी दिल्यास प्राप्तकर्ता आहे जो स्रोत आहे ते संदेश पाठवतात आणि मास मीडिया टेलिव्हिजन रेडिओ वृत्तपत्र यासारख्या विशिष्ट वाहिन्यांद्वारे प्रेक्षकांना पाठवतात त्यांना तयार करण्यात मदत करण्यासाठी आणि विशिष्ट धोक्याचे परिमाण आणि त्याचा परिणाम जाणून घेण्यास आपण काही मेथोडोलॉजिकल एजन्सी काही वैज्ञानिक संस्था दर्शविणारी उजवी बाजू पाहिल्यास ते माहिती संकलित करतात वैज्ञानिक माहिती आणि नंतर मास मीडियाद्वारे ते लोकांपर्यंत पोहोचवतात सामान्य लोक ज्यांना हझार्ड आहे तर त्यांच्यासाठी रिस्क कोम्मुनिकेशनाचे प्रबळ मॉडेल रिस्कबद्दल लोकांना गुणात्मक माहिती कशी पुरवायची हे मुख्य चिंता आहे जेव्हा ते ही माहिती पाठवित असतात तेव्हा ते 2 पैलूंवर लक्ष केंद्रित करतात एक म्हणजे त्या घटनेची संभाव्यता आणि परिणाम म्हणजे एखाद्या माहिती धारकाकडून ते प्राप्तकर्त्याकडे पाठविलेले ट्रान्समीटर आहे किंवा स्त्रोत ट्रान्समीटर किंवा प्राप्तकर्त्याकडून ठीक आहे म्हणून ते या मार्गाने रिस्क कोम्मुनिकेशन करतात परंतु लोक वाद घालत आहेत किंवा आमच्या पद्धतींमधून फील्ड नोट्समधून संशोधक त्यांच्या अभ्यासातून असे सांगत आहेत की हे पुरेसे नाही तसेच माहितीचे रूपांतर करणे रिस्कच्या कोम्मुनिकेशनाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि त्यातील लवचिकता वाढवते स्थानिक समुदाय परंतु हे इतके सोपे नाही की हे अगदी सोपे आहे कारण असे आहे की लोक कसे व्याख्या करतात रिस्कचा अर्थ तो वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये गटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे असतो तर एका गटामध्ये काहीतरी हझार्डदायक आहे दुसर्या गटासाठी ते हझार्डदायक नाही म्हणून आम्हाला येथे एकप्रकारे एकमत होण्याची शक्यता आहे रिस्कचा अर्थ जेव्हा आपण एखाद्याला साप हझार्डदायक आहे असा विचार करता तेव्हा आपण सापांसारखे उदाहरण पाहू शकता हा हझार्डदायक प्राणी आहे एखादी व्यक्ती त्या ठिकाणाहून पळून जात आहे कोणी त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न करीत आहे त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहे कोणी चित्र घेत आहे तर कोणी देवाला प्रार्थना करीत आहे तर लोकांना हे उत्तेजन एकसारखेच आहे परंतु लोकांना याचा अर्थ वेगळा आहे रिस्क याबद्दल भिन्न समजूतदारपणा आहे मग काय हझार्ड आहे हे खरोखरच तीव्रतेवर आणि परिणामावर अवलंबून नसते धोक्यांच्या संभाव्यतेवर आणि परिणामावर अवलंबून असते परंतु हे लोकांच्या दृष्टीक्षेपावर अवलंबून असते समजले की हझार्ड ठीक आहे आता पारंपारिक सिद्धांत म्हणून ते डिसास्टर म्हणून संभाव्यता आणि परिणामावर आणि धोक्याच्या प्रकारची घटना यावर अधिक लक्ष केंद्रित करीत आहेत त्यांच्याकडे सामान्यत पारंपारिक रिस्क व्यवस्थापनाचे 2 मार्ग असतात डिसास्टर रिस्क व्यवस्थापन ते अतिशय निर्देशित आहेत ते सांगत आहेत की हझार्ड कमी करण्यासाठी तुम्ही काही विशिष्ट उद्दिष्टे केली पाहिजेत आणि ती करण्यासाठी काही विशिष्ट कृती कराव्यात आणि ते करत असताना ते खूप प्रतिक्रियाशील असतात असे समजा की समस्येचे निराकरण करण्याचा हा एकमेव मार्ग आहे ठीक आहे समस्या सोडविण्याचा हा एकमेव मार्ग आहे तर लक्ष्य निश्चित केले आहे आणि आता ते लक्ष्य कसे अंमलात आणता येईल आणि तेच परंतु रिस्क करण्याचे इतरही काही दृष्टीकोन आहेत ते असे म्हणत आहेत की ते लोकांच्या रिस्कची धारणा निश्चित करणारे बाह्य उत्तेजन नव्हे तर सामाजिक सांस्कृतिक संदर्भ किंवा वैयक्तिक वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे लोकांना हझार्ड कसा दिसतो ते परिभाषित करतात येथे आम्ही रिस्क सांस्कृतिक दृष्टीकोनातून बोलत आहोत रिस्कच्या सांस्कृतिक दृष्टीकोनातून व्यक्ती सक्रिय माहिती शोधक असतात ते माहितीचे निष्क्रीय प्राप्तकर्ते नसतात तर त्यांची स्वतःची धारणा स्वत चा दृष्टीकोन विकसित करण्यासाठी माहिती गोळा करतात जसे की आपण एखाद्याला ते पाहू शकता 6 एखाद्यासाठी ते आहे 9 एखाद्यासाठी ते 4 आहे कोणीतरी 3 आहे तर आपण कोणत्या कोनातून कसे पहात आहात कोणत्या दृष्टीकोनातून ते महत्त्वाचे आहे हे आणखी एक चांगले उदाहरण आहे की बाबा हे कसे पाहतात मुलाला त्याचा अनुभव कसा आहे आणि आई ती कशी पाहते त्यामुळे हे कदाचित लांबीला महत्त्व देत नाही परंतु जेव्हा ते व्यक्तीनुसार एका व्यक्तीने गट ते गटात भिन्न असते संस्था ते संस्था हेच उत्तेजन आपल्याला भिन्न कोनातून भिन्न दृष्टीकोनातून दिसते जाणकार नक्कीच एक व्यक्ती नाही ते एका प्रकारच्या संस्था किंवा प्रकारच्या प्रकारच्या संस्था आहेत ज्यांच्यासह ते इतर लोकसमूहात राहत आहेत म्हणून ज्या व्यक्तीची संबंधित असते त्याची संस्थात्मक रचना ही रिस्क आकलनाचे अंतिम कारण असते परिमाणात्मक माहितीच्या ट्रान्सफरवर सामायिक अर्थ आणि विश्वास निर्माण करणे तर प्युरिटी आणि डेंजरचे एक उत्कृष्ट काम होते 1966 ऑन्टॉलॉजिकलचे आधुनिक क्लासिक मानले जाते म्हणून मॅरी डग्लस 1966 मध्ये तिच्या पुस्तकात प्युरिटी आणि डेंजर म्हणजे रिस्कचे सांस्कृतिक महत्त्व रिस्कचे सांस्कृतिक दृष्टीकोन याबद्दल बोलत आहेत आपण डिसास्टर रिस्क व्यवस्थापन किंवा रिस्क व्यवस्थापनाबद्दल बोलत असताना संस्कृती इतकी महत्त्वाची का आहे असा तिचा वाद का आहे हे संस्कृती काय आहे आणि ती इतकी महत्त्वाची का आहे याकडे लक्ष द्या आम्हाला अन्यथा सांस्कृतिक पैलू समजण्याची गरज का आहे आम्ही हरवत होतो आम्ही पुरेसे संवाद करू शकत नाही आम्ही रिस्क व्यवस्थापित करू शकत नाही रिस्कविरूद्ध तयारी करण्यास लोकांना प्रोत्साहित करू शकत नाही आपण पाहूया ती लेविटीकसचा अभ्यास करत होती मला असे वाटते की तुम्हाला लेविटीकस माहित आहे हे एक प्रकारचे धार्मिक पुस्तक आहे कायदा पुस्तक जे आपल्याला नैतिकतेबद्दल मार्गदर्शक सूचना देते काय करावे काय करू नये काय ठीक आहे म्हणून हे इस्त्रायली लोक जेव्हस लोकांचे तिसरे पुस्तक आणि ज्यात आलेल्या ग्रीक शब्दापासून लेवीयांचे पुस्तक आहे त्या पुस्तकात पाच मूलभूत थीम स्पष्ट केल्या आहेत पवित्र जीवनाशी संबंधित ठीक आहे एक पवित्र देव एक पवित्र प्रीएस्टहूड एक पवित्र लोक एक पवित्र जमीन आणि पवित्र तारणहार आहे आता हे लेवीय लोक इस्त्रायली लोकांना म्हणत आहेत अहो माझ्या फोर्क वर डुकराचे मांस नाही आपण डुकराचे मांस ठीक खाऊ शकत नाही माझ्या फोर्क वर डुकराचे मांस नाही म्हणून मेरी डग्लस उत्सुक होते की इस्त्रायली लोकांना डुकराचे मांस न ठेवण्यावर बंदी का आहे ते का खाऊ शकत नाहीत डुकराचे मांस कारण काय आहे ते का पाहिले आहे हे एक प्रकारचा हझार्डदायक प्रदूषण आहे ती डिसास्टर संशोधनात पाहत नव्हती परंतु ती प्रदूषणाकडे पहात आहे जी एक प्रकारचा हझार्ड आहे प्युरिटी आणि डेंजर म्हणजे काय इतका डेंजर का आहे तर एखाद्याने असा युक्तिवाद केला की डुकराचे मांस यात काही प्रकारचे परजीवी असतात जर तुम्ही खाल्ल्यास डुकराचे मांस खाल्ल्यास तुम्हाला परजीवींचा त्रास होईल तुमच्या शरीरावर परिणाम होईल आणि परजीवी खाल्ल्यास ट्रायकिनेला सर्पिलिस तर हा विशिष्ट परजीवी जो आपल्या शरीरात डुकराचे मांस द्वारे प्रवेश करतो आणि म्हणूनच इस्त्रायली लोकांना हा आदेश देण्यात आला आहे की आपण डुकराचे मांस खाऊ नये परंतु मेरी डग्लस म्हणत आहे की ते खरोखर असेच आहे तर ते वैज्ञानिकदृष्ट्या खरे असेल किंवा खरे नाही काही फरक पडत नाही परंतु जर खरोखर ते सत्य आहे तर त्यावेळी चीन डुकराचे मांस खाल्लेल्या इतर देशांपेक्षा वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाने बरेच प्रगत होते चीनी लोक डुकराचे मांस न खाण्यावर बंधन नव्हते पण इस्रायली लोकांमध्ये इस्त्राईलमध्ये डुकराचे मांस न खाण्यावर बंधने होती तेथे का फरक आहे त्याचे चॅनेल जास्त प्रगत आहे त्यांना खाऊ नये अशा परजीवी समस्यांविषयी त्यांना माहित नव्हते डुकराचे मांस त्यांच्या आरोग्यासाठी कारण खरोखरच हेच इस्त्रायली लोक असे म्हणत होते की डुकराचे मांस न खाणे हझार्डदायक आहे तर असे कोणी असा इस्त्राईलमध्ये वाद घातला असेल तर तुला डुकराचे मांस मिळणार नाही डुकरांना तर परिणामी आपण डुकराचे मांस खाऊ नये कारण त्यांची संख्या खूपच कमी आहे जर आपण डुकराचे मांस खाल्ले तर या प्रजाती धोक्यात येतील त्या प्रजातीचे अस्तित्व आता कोणीतरी आहे मेरी डग्लस वाद घालत आहेत की जर तसे असेल तर आपण ते एक प्रकारची संपत्ती म्हणून वापरू शकता ठीक आहे सोन्यासारखे आपण ते विकू शकता जेव्हा माझ्याकडे असलेले डुकराचे मांस मी अधिक श्रीमंत आहे माझ्याकडे अधिक डुकर आहेत परंतु त्यांनी तसे केले नाही त्यांनी केवळ निर्बंध घातले तर मग ती तेथे आली आणि तेथे तिला टॅक्सॉनॉमिक विसंगती आहारातील निर्बंधाबद्दल माहिती मिळाली ती म्हणजे काय तुम्हाला टॅक्सॉनॉमिक विसंगती आहारातील निर्बंधाचा अर्थ काय आहे हे माहित आहे बरं काही पदार्थ जेव्हस लोकांच्या मते स्वच्छ आहेत आणि काही इतके स्वच्छ नाहीत मग असे का आहे तर मेरी डग्लस हे असं का आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करीत होती आणि मग तिला आहारातील निर्बंधावरील वर्गीकरणाची विसंगती कल्पना आली आता आहाराच्या निर्बंधांवरील वर्गीकरणाची विसंगती काय आहे मेरी डग्लस यांना असे आढळले की लेवीय पुस्तकानुसार इस्रायली जेव्हस लोकांनुसार डुक्कर असल्याने लोक डुक्कर खाऊ शकत नाहीत डुकरांना विसंगती आहेत जसे डुकरांना गायीसारखे किंवा घोडासारखे चूचे असतात परंतु ते इतर लवंगाच्या खुरांप्रमाणेच कडू चवू शकत नाहीत कारण जमीनी प्राण्यांना सामान्यतः घोडा किंवा गाई सारखीच चिकण खुर असतात आणि ते चावतात परंतु केवळ डुक्कर ते कुड चघळत नाहीत म्हणूनच ते विसंगती ठीक आहेत म्हणून त्यांच्याकडे क्लोव्हन खुर आहे परंतु ते कुड चर्वत नाहीत परंतु इतर ज्यांना क्लोव्हन खुरस आहेत सामान्यतः ते कुड चवतात म्हणूनच फरक आहे आपण पाहू शकतो आणि म्हणूनच ती विसंगती आहे साप असल्यास इस्त्रायली जेव्हस लोकांच्या कायद्यानुसार आपण साप खाऊ नये कारण ते जमिनीवर राहतात परंतु त्यांचे पाय फारच दुर्मिळ आहेत बहुतेक प्राणी जर तुम्हाला आढळले तर जमिनीवर राहणारे पण पाय नाहीत त्यांचे पाय जमिनीवर आहेत त्यांचे पाय आहेत जर एखाद्याचे पाय नसले परंतु जमिनीवर राहत असतील तर याला विसंगती मानले पाहिजे ठीक आहे वर्गीकरण विसंगती तसेच शेलफिश शेलफिशला मासे समजले जाते ते पाण्यात राहतात तरीही त्यांच्याकडे पंख मासे खऱ्या माशाची वैशिष्ट्ये नसतात त्यांच्याकडे पंख किंवा ग्रिल नसतात ठीक आहे म्हणून आपण शेल फिश खाऊ नये कारण विसंगती आहे तर येथे प्रदूषित काय आहे काय खाणे हझार्डदायक आहे याची यादी दिली आहे अशुद्ध अन्न आणि स्वच्छ अन्न ठीक आहे आणि त्यांना अशुद्ध पदार्थ मानले जाते राक्षस ठीक मानले जाते परमेश्वर आणि त्याच्या निवडलेल्या लोकांनी घृणास्पद म्हणून आपण हे अशुद्ध प्रदूषित विसंगती प्राणी किंवा प्रजाती खाऊ नयेत परंतु केवळ इस्त्रायलींनी केवळ वर्गीकरण विसंगतींबद्दल काळजी का घ्यावी डग्लस अर्थातच असे मत मांडत होते की अशी चिंता इस्त्रायलींसाठी विशिष्ट नाही तर ती आज सामाजिक रचनेच्या किंवा इतर अनेक आदिवासी समाजांच्या समर्थनासाठी भरभराट होते जरी हिंदू प्रथांमधे याचे कारण भिन्न असू शकते परंतु आपण पाहू शकता की बरेच पदार्थ प्रदूषित हझार्डदायक आणि बरेच लोक शाकाहारी आहेत गायींना पवित्र मानले जाते म्हणूनच आपण गाय खाऊ नये आणि आम्ही आणि ते बर्याचदा डुकराचे मांस गोगलगाई किंवा मगरी टाळत नाहीत आपण खाऊ शकत नाही आणि असंख्य पक्षी हिंदू आहारातील पद्धतींमध्ये प्रतिबंधित आहेत त्याचप्रमाणे मुस्लीम संस्कृतीतही हलाल आणि हरामची संकल्पना प्रत्यक्षात त्यास हझार्डदायक आहे आणि काय नाही काय शुद्ध आहे काय हझार्डदायक आहे किंवा प्रदूषित काय आहे ते वेगळे आहे म्हणून त्या मार्गाने रिस्क ठरवते ती बाह्य प्रेरणा नाही परंतु रिस्क हा मुळात सांस्कृतिकदृष्ट्या तयार केलेला असतो आपण सांस्कृतिकदृष्ट्या पक्षपात करतो म्हणून लोक त्यांच्या आसपासच्या जगावर कार्य कसे करतात हे सांस्कृतिकदृष्ट्या त्यांच्या जीवनशैलीवर अवलंबून असते पक्षपाती याचा अर्थ काहीही चुकीचे नाही मला चांगले किंवा वाईट वाटते लोकांच्या एका दृष्टीकोनातूनच ते त्याकडे पाहत आहेत ठीक आहे लोक ज्या प्रकारे बाह्य जगाकडे पहात आहेत तर मग संस्कृती म्हणजे काय जर ते इतके महत्वाचे असेल तर आपण संस्कृतीचा अर्थ काय आहे जेव्हा तो आपल्या रिस्कच्या आकलनाची व्याख्या करीत असतो तेव्हा केवळ रिस्कची धारणाच ठरवत नाही तर त्या बर्याच गोष्टी परिभाषित करते परंतु कसे याचा अर्थ काय आहे संस्कृती आणि कसे आवेग नियंत्रित करते आणि आपल्या रिस्कच्या धारणांना आकार देते बरं हा आपण माणूस आहे बरोबर आणि ही एक गाय आहे हा कुत्रा आहे हा सिंह आहे आम्ही वेगळे आहोत का होय आम्ही चांगले आहोत फिजिकलदृष्ट्या आम्ही वेगळे आहोत त्यांचे 4 पाय आहेत आमचे 2 पाय आहेत त्यांचे हात नाहीत आपले 2 हात आहेत अर्थात आपण फिजिकल भिन्न देखील आहोत परंतु सामाजिक किंवा भावनिक देखील आहोत बौद्धिकदृष्ट्या आम्ही देखील वेगळे आहोत ते बोलू शकत नाहीत आपण बोलू शकतो आपण भाषा आहे आता मी तुम्हाला एखाद्या बेटावर जावे असे इच्छित असल्यास जिथे तुम्हाला पाहिजे असलेली सर्व गॅझेट्स सर्व लक्झरी वस्तू झुंबरीची इमारत आणि इंटरनेट सुविधा चांगली कार पण सर्व पदार्थ कोणत्याही प्रकारचे पदार्थ तुम्हाला देऊ शकतील कुठल्याही देशातून ज्या पोशाखात घालायचा असा पोशाख हवा आहे हवा आहे मी तुला देऊ शकतो तुला पुरवतो आणि मी तुला बेटवर जायला सांगतो तिथे रहायला सांगत आहे अशी अट आहे की तिथे दुसरा मनुष्य नाही इतर लोक नाहीत तेथे आणि आपल्याकडे इंटरनेट कनेक्शन फोन कनेक्शन नाही आणि तू तिथेच थांबशील तू तिथेच राहशील का बरं काही लोक कदाचित अपवादात्मक असतील ते तिथेच राहतील परंतु मला खात्री आहे की मोठ्या संख्येने लोकसंख्या कदाचित 99 लोकसंख्या किंवा त्याहूनही जास्त आपण म्हणाल की मी तिथे जायला राजी होणार नाही का मला तेथे जाण्याची इच्छा नाही माझ्याकडे सर्व सुविधा आहेत मला ज्या गोष्टी साध्य करायच्या आहेत त्या सर्व आहेत मला पाहिजे असलेल्या सर्व गोष्टी सर्व पदार्थ सर्व ड्रेस सर्व कार गॅझेट्स लक्झरी जीवन पण तरीही मला तिथे राहायचे नाही कारण का कारण आपण सामाजिक प्राणी आहोत आपण एकाकीपणाने जगू शकत नाही जर त्याऐवजी मी कुत्री किंवा कदाचित गाय सिंह पाठवतो तर ते असे म्हणतात की ते माझे सहकारी आहेत मी त्यांच्याबरोबर राहू शकतो मी आता सामाजिक आहे मुळात नाही मला माझ्यासारखे दिसणारे सहकारी सदस्य आवश्यक आहेत जे माझ्याशी बोलू शकतात आणि ज्यांच्याशी मी संवाद साधू शकतो हा दुसरा सहकारी कुत्री मांजरी सिंहच नाही तर मला माणूस योग्य हवा आहे म्हणून असे होऊ शकते की कोणीतरी आहे माझा स्वतःचा देश हे एखाद्याच्या देशांवर वंशांवर किंवा कदाचित समान भाषिक गटांवर किंवा कदाचित काही लोक एकाच शहर व खेड्यातून भौगोलिक स्थाने किंवा समान व्यवसायांवर अवलंबून असतील तर आपण सर्व जण एकत्र जगू इच्छितो कधी कधी राष्ट्र वंश भाषिक गट शहर व्यवसाय यावर आधारित आपल्याला एकत्र जगायचे आहे आणि आपण कसे तयार करतो समाज आणि समाज निर्माण करतो आता जर मला तिथे राहायचे असेल तर ठीक आहे आणि जे येथे गहाळ आहे जसे 345 लोक एकाच देशातून किंवा समान भाषिक गटातून किंवा कदाचित एकाच गावी येत आहेत ते एकत्र राहत आहेत या चित्रात काय गहाळ आहे काय आहे तेथे नाही एखाद्या समाजाला माणसाची गरज भासते मनुष्य हरवले आहेत मग मी काय डोकावे जर मला ठीक म्हणायचे असेल तर आपण असे जगू शकतो खरंच आम्ही सहमत आहोत नाही मी सहमत नाही का मला पुन्हा एकटेपणा वाटेल जर मी नाही म्हणालो तर तुम्ही एकमेकांशी बोलू शकत नाही एकमेकांशी काहीही शेअर करू शकत नाही एकमेकांना पाहू शकत नाही एकमेकांना मदत करू शकत नाही लग्न करू शकत नाही मैत्री वाढवू शकत नाही अशा स्थितीत मैत्री करा अशा परिस्थितीत आपण स्वत ला खरोखरच सामाजिक बनवू शकत नाही काय हरवत आहे ते म्हणजे फक्त एक सामाजिक प्राणी असल्याने मला एकमेकांशी परस्पर संवाद हवा आहे म्हणून हे कोणत्याही व्यक्तीसाठी कोणत्याही सामाजिक प्राण्यांसाठी मानवांसाठीसुद्धा खरे आहे आपण नेहमीच एकमेकांशी परस्पर संवाद साधतो आणि आपण समाज कसा बनवतो हे ठरविण्याकरिता संवाद तयार होणे फार महत्वाचे आहे ठीक आहे तर परंतु आता प्रश्न असा आहे की आपण संवाद कसा कराल माझी वेगळी ओळख आणि भूमिका आहेत कधीकधी मी एक वडील आहे कधी मी मुलगा आहे कधी मी मित्र आहे तर कधी मी शिक्षक आहे मी ज्या पद्धतीने बोलतो माझ्या विद्यार्थ्यांशी मी माझ्या मित्रांशी बोललो हे दोन परस्परसंवाद वेगळे आहेत समजा जसे कसे नियंत्रित करावे जर मध्यरात्री मी तुम्हाला कॉल करतो आणि अहो कसे आहात हे सामाजिकरित्या स्वीकारलेले नाही कोणीही त्यास त्रास देणार नाही ठीक आहे तर आपण परस्परसंवाद कसा कराल सामाजिक संवाद साधण्यास काय मदत करते आणि मी कोणत्या प्रकारचे सामाजिक संवाद साधले पाहिजे आपण त्यास परिभाषित कराल आणि म्हणून समजा मी त्याच्याशी बोलत असताना एखाद्याच्या अगदी जवळ असल्यास मी ठीक आहे की मी काही अंतर राखले पाहिजे किंवा कदाचित ट्रेनमध्ये माझ्याव्यतिरिक्त एक मोठी व्यक्ती उभी आहे मी तिला सीट देत नाही हे ठीक आहे का जर कोणी मला सांगत असेल तर हाय किंवा हॅलो सामान्यत आम्ही हॅलो हॅलो म्हणतो जर मी ठीक आहे असे म्हटले तर मला हाय किंवा कशाचा अर्थ माहित नाही आम्ही सामाजिक हक्क नाही म्हणून आमचा संवाद चांगला चालत नाही तर लोक संवाद साधत आहेत परंतु ते प्रभावीपणे संवाद साधत नाहीत काहीतरी हरवले आहे लोकांना धूम्रपान करायचे आहे ते धूम्रपान करीत आहेत परंतु ते इतरांना त्रास देत आहेत हे ठीक आहे का जर कोणी मला धन्यवाद सांगत असेल तर इतर लोक असे म्हणत आहेत की ठीक आहे आपले स्वागत आहे आता आम्हाला ते सामाजिक संबंध टिकवून ठेवायचे आहेत कोणी नमस्ते म्हणत आहे मी नमस्ते म्हणतो आहे ठीक आहे हातमिळवणी करीत आहे आम्ही हातमिळवणीसह परत येत आहोत आणि जेव्हा सामाजिक संबंध ठीक ठेवणे अधिक कठीण जाते तेव्हा समाज नेहमीच सामाजिक संबंध राखू शकत नाही का तर मग ते कसे मिळवायचे आपण ती सामाजिक व्यवस्था कशी राखू शकतो हे सामाजिक संवाद ठीक आहेत ते खूप महत्वाचे आहे आता आपण हे का करू शकत नाही कारण आपले मत भिन्न आहे भिन्न दृष्टीकोन आहे आपल्यात आच्छादित भूमिका आणि संघर्ष आहेत आपल्याकडे ठीक आहे आणि म्हणूनच आम्ही व्यक्ती किंवा गटांमधील संवाद फॉर्मल आणि इनफॉर्मल नियम आणि कायदे यावर नियम व कायदे ठेवतो कधीकधी काही नियम अगदी फॉर्मल असतात जसे की हे लिहिले आहे की कृपया ते आपल्या घरी करा आपण ते करू शकत नाही हे पूर्णपणे स्पष्टपणे आणि अतिशय मजेदार आहे आणि काहीवेळेस असे म्हटले जाते की आपण येथे धूम्रपान करू शकत नाही आपण खाऊ शकत नाही येथे परंतु लोक रांगेत आहेत जेथे कोणीही त्यांना तसे करण्यास सांगितले नाही परंतु ते करीत आहेत ही अतिशय इनफॉर्मल पद्धत आहे इतरांना शिष्टाचार दर्शविण्याचा हा एक प्रकार आहे इतरांना आदर मग ही एक संस्कृती आहे जी आपल्याला काय करावे आणि काय करू नये काय करावे केले पाहिजे उदाहरणार्थ डाव्या बाजूने समजावून सांगताना आपण पाहू शकता की हे पॅरिसमधील बाजारपेठ आहे ठीक आहे आणि ही आणखी एक बाजारपेठ आहे यूएस ते देखील असेच करीत आहेत ते सर्व बाजारात आले पण त्यांच्याकडे मार्केटिंग स्टाइलचा एक वेगळा मार्ग आहे खरेदी करणे हे लग्न आणि संस्था मानले जाते परंतु 2 भिन्न संस्कृतीत हे पूर्णपणे भिन्न आहे जसे अमेरिकेच्या बाबतीत लोक प्रेमसंबंधांच्या भावनांवर आधारित असले तरी हिंदू विवाहाच्या बाबतीत दोन व्यक्तींमधील विवाह म्हणून निवड म्हणून विचार करतात प्रत्येक प्रकरणातच नाही तर बर्याच प्रकरणांमध्ये मुलाखती आणि दोन पक्ष दोन कुटूंब यांच्यात वाटाघाटी यांच्या जटिल प्रक्रियेद्वारे व्यवस्था केली जाते येथे दोन भागीदारांकडे स्वतःहून निर्णय घेण्याची फारच मर्यादीत निवड आहे किंवा जेव्हा आम्ही कुटूंबाबद्दल बोलत आहोत तेव्हा आपण डाव्या बाजूस इंडोनेशियन मुस्लिम कुटुंब उजव्या बाजूला युरोपमधील ख्रिश्चन विभक्त कुटुंबात पाहू शकता तर ते खूप भिन्न आहेत परंतु ते दोघेही कुटुंब म्हणून मानले जातात ठीक आहे किंवा कदाचित रस्त्यावरील गाय भारतीयांना रस्त्यावर गाय पाहून आश्चर्य वाटणार नाही परंतु परदेशी लोक विशेषत पाश्चिमात्य लोक रस्त्यावर गाय पाहून आश्चर्यचकित झाले बरं हे खूप महत्वाचं आहे आणि ही गोष्ट अतिशय रोचक आहे की या महिलेला असे वाटते की बुरखा घातलेली इतर स्त्री सर्व काही झाकलेली आहे पण तिचे डोळे असे आहेत की एक क्रूर पुरुष वर्चस्व असलेला समाज आहे तिला वाटते की ती एक अत्यंत पुरुषप्रधान समाज आहे कारण सर्व काही झाकलेले आहे दुसरीकडे केवळ डोळेच उघडलेले आहेत ती दुसरी महिला बुरका म्हणत आहे की तिचे डोळे काही लपलेले नाहीत तर डोळे उघडे आहेत पुरुषप्रधान समाज काय आहे तर दोघांनाही समजले आहे की ते पुरुषप्रधान समाजातून येत आहेत कारण त्यांच्या ड्रेस पद्धतीनुसार संस्कृती हे एक प्रकारचा लेन्स आहे ज्याद्वारे आपण समाजात कसे ठीक आहात हे पहा तर संस्कृतीचे घटक काय आहेत आमच्याकडे चिन्हे भाषा मूल्ये विश्वास आणि मानदंड आहेत सिम्बॉल हा संस्कृतीचा सर्वात महत्वाचा भाग आहे कारण तो मनुष्य आहे जो केवळ सिम्बॉलचा वापर करून संवाद साधू शकतो इतर कोणतेही प्राणी हे करू शकत नाहीत आम्ही चिन्ह किंवा हावभाव वस्तू आणि शब्द यासारख्या सिम्बॉलचा वापर करू शकतो माहितीची पूर्तता करण्यासाठी आम्ही विविध प्रकारचे चिन्हे वापरु शकतो ठीक आहे जर आपण हे पाहिले तर आपण समजू शकता की येथेच आपल्याला पिण्याचे पाणी देखील मिळू शकते आम्ही इतरांना अर्थ सांगण्यासाठी इतरांशी संवाद साधण्यासाठी देखील विविध बोटांनी दर्शवू शकतो तसेच हे इतरांशी कोम्मुनिकेशन करण्यासाठी शब्द म्हणून लिहिले जाऊ शकते तर आपल्याकडे संस्कृतीचा एक भाग म्हणून मानवी दृष्टिकोनाकडे भिन्न प्रकारची चिन्हे आहेत परंतु संस्कृतीतून या संस्कृतीतही हे सिम्बॉल बदलते या सिम्बॉलचा अर्थ काय आहे उदाहरणार्थ कदाचित भारतात हा छोटा किंवा थोडा आहे अगदी थोड्या प्रमाणात आहे ठीक आहे परंतु इतर देशातील लोक काय विचार करतात ते पहा इटली मध्ये याचा अर्थ असा आहे की नक्की काय आहे आपल्या म्हणण्याचा अर्थ आहे किंवा ग्रीसमध्ये जे अगदी परिपूर्ण आहे तो फक्त परिपूर्ण आहे समान अर्थ आहे समान ऑब्जेक्ट आहे परंतु भिन्न अर्थ आहे इजिप्तमधील भिन्न सांस्कृतिक गटांचे भिन्न अर्थ धीर धरा ठीक आहे काही अर्थ काही हावभाव हसण्यासारखे अगदी सार्वत्रिक आहेत जर मी हसलो तर आपण समजून घ्या की मी आनंदी आहे ठीक आहे आणि हे जवळजवळ युनिव्हर्सल आहे परंतु उदाहरणार्थ थंब्स अप ठीक अमेरिकेत हे एक प्रकारचे सकारात्मक मजबुतीकरण आहे रशियामध्ये आणि ऑस्ट्रेलिया हे यास अपमानजनक शाप ठरू शकते आपल्यासाठी या अर्थाचा काय अर्थ आहे एखाद्यासाठी नमस्कार आहे एखाद्यासाठी निरोप आहे अरे नाही नाही धन्यवाद नाही आणि काही लोकांसाठी मी रॉयल्टी आहे तर हा रंग देखील आवडला लाल रंग रंग लाल आहे परंतु भिन्न सांस्कृतिक किंवा भिन्न संदर्भात याचा अर्थ वेगळा आहे डाव्या बाजूला याचा अर्थ असा आहे की तेथे एक पोलिस आहे आम्हाला समजले आहे की हेच पोलिस आहे काहीतरी आपत्कालीन परिस्थिती आहे उजव्या बाजूला हा लाल दिवा आहे ज्याचा अर्थ आपल्याला थांबवावे लागेल आणि मध्यम याचा अर्थ प्रत्यक्षात वेश्यागृह वेश्या तर या लाल प्रकाशाचा अर्थ त्याचप्रकारे संदर्भावर अवलंबून असतो आपल्याकडे लेखी कोम्मुनिकेशनासाठी भाषा सिम्बॉल आहे जसे आजकाल आपण ईमेल इंटरनेट्स डाउनलोड करणे मजकूर पाठवण्याविषयी बोलत आहोत जे 20 वर्षांपूर्वी ठीक नव्हते किंवा 30 वर्षांपूर्वी नव्हते वर्षांपूर्वी जे आमच्यासाठी खूप नवीन आहे आता संस्कृतीचा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे मूल्ये आणि श्रद्धा मूल्ये म्हणजे काय करायचे हे संस्कृती मानक आहे काय चांगले आहे काय चांगले आहे हे ठरविणे चांगले नाही म्हणून जेव्हा कोणी जुगार खेळत असेल किंवा कोणी खूप भडकले असेल किंवा कोणी अल्कोहोल घेत असेल तर आपल्याकडे काही प्रकारची मूल्ये असतात कोणीतरी चांगले किंवा वाईट असे म्हणतात कुरूप किंवा सुंदर बरोबर किंवा चुकीचे हे एक प्रकारचे स्वीकारलेले किंवा न स्वीकारलेले इष्ट व अवांछनीय नैतिक अनैतिक देखील असू शकते तर नैतिक नैतिक स्वीकारार्ह अस्वीकार्य म्हणजे काय ही आपली सर्व मूल्ये आहेत अल्कोहोल घेणे चांगले किंवा वाईट आहे हे आपण कसे ठरवाल की जुगार फक्त आपली मूल्ये योग्य आणि फक्त आपली मूल्ये आहेत आणि संस्कृती ही मूल्ये आपल्याला एक प्रकारचे मन दृष्टी आणि लेन्स देण्यासाठी तयार करते जे चांगले आणि वाईट आहे जे कुरूप आणि सुंदर आहे योग्य आणि अयोग्य हे सांस्कृतिक दृष्टीकोनातून दिसते सांस्कृतिक लेन्स आणि संस्कृती आपल्याला हे मन देते ही दृष्टी देते आणि हे ऑब्जेक्ट्स पाहण्याचे लेन्स कोणतीही वस्तू योग्य किंवा चुकीची नाही कोणतीही वस्तू कुरुप आणि सुंदर नाही आपण ज्याचा अर्थ त्यांना देत आहोत तर आपल्याकडे हा सांस्कृतिक दृष्टीकोन आहे आणि ही मूल्ये नंतर विश्वासात येतात ठीक आहे आणि समाजातील व्यक्तींचे भिन्न मत आहे जे याचे भाषांतर करतात तर हा अमेरिकन समाज आहे आणि त्यांचा व्यक्तिवादी संस्कृतीत विश्वास आहे दुसरीकडे आपल्याकडे जपानी समाज आहे जो सामूहिक संस्कृतीत अधिक आहे हे पाश्चात्य संस्कृतीत होमोसेक्सऊलीटीचा एक प्रकार मानला जाऊ शकतो परंतु आफ्रिका आणि मध्य पूर्वेच्या बर्याच भागात हे होमोसेक्सऊलीटी नसून सॉलिडॅरिटी असल्याचे आणि मैत्री दर्शविणारी मैत्री देखील मानली जाते तर एकाच गोष्ट संस्कृतीत कशी भिन्न आहे म्हणून ती मूल्ये आणि श्रद्धा प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याकडे सर्वसाधारणपणे सर्वसामान्य प्रमाण आहेत तर काय कुरुप आहे त्यास एक ही व्हॅल्यूज कशी नियंत्रित करावी तर मग ते सामाजिक संवाद कसे टिकवायचे आम्ही सामाजिक नियंत्रण ठेवले ज्यास आम्ही सामाजिक नियमांना ठीक म्हटले आहे आणि हे सामाजिक नियम कधीकधी फॉर्मल असतात कधीकधी अगदी इनफॉर्मल आपण शिंकताना आपले हात झाकून ठेवू शकता किंवा आपले आपण फसवणूक करू नये किंवा आपण मद्यपान करू नये आणि काही अतिशय महत्त्वाचे मानदंड आहेत काही फार महत्वाचा नियम आहेत म्हणूनच संस्कृती कशी कार्य करते आणि आम्हाला ते देते सांस्कृतिक संदर्भ असे म्हणतात की संस्कृती महत्वाची आहे लोक कशा प्रकारे परिभाषित करतात काय योग्य आहे की काय चुकीचे आहे काय हझार्डदायक आहे किंवा काय हझार्डदायक नाही आणि अशा प्रकारे बरीच उदाहरणे आहेत परंतु म्हणून रिस्क सांस्कृतिकदृष्ट्या तयार केली गेली आहे लोक आपल्या आसपासच्या जगावर हे कसे समजतात आणि कसे कार्य करतात हे जीवन जगण्याच्या मार्गावर आणि जीवन पद्धतीवर अवलंबून असते सामाजिक संबंध आणि सांस्कृतिक पूर्वाग्रह यांचे संयोजन आपले मनापासून आभार